व्याख्यान 40 मध्ये आपले स्वागत आहे या व्याख्यानात प्रथम मी एसटीएम बोर्ड ब्लूटूथ मॉड्यूलमध्ये इंटरफेस करणार आहे मागील दोन व्याख्यानांसह आम्ही तुम्हाला एक्सेलेरोमीटर ची ओळख करून दिली त्या डिव्हाइससह आम्ही दोन प्रयोग करत आहोत डिव्हाइस फ्लॅट पडलेले आहे किंवा व्हर्टीकली अप आहे किंवा ते व्हर्टीकली डाउन आहे किंवा ते हॉरीझॉन्टली लेफ्ट आहे किंवा ते हॉरीझॉन्टली राइट कडे आहे किंवा नाही हे आम्ही एखाद्या डिव्हाइसचे ओरिएंटेशन कसे शोधू शकतो हे दर्शवित आहोत

आम्ही प्रथम मायक्रोकंट्रोलर बोर्ड सह ब्लूटूथ मॉड्यूल कसा कनेक्ट करू शकतो ते दर्शवू एक्सेलेरोमीटर मी कसे कनेक्ट करू शकतो हे आम्हाला आधीच माहित आहे त्यानंतर आम्ही कोणत्याही विशिष्ट डिव्हाइसचा ओरिएंटेशन शोधू आणि आम्ही ते निर्धारित करू आणि हे मोबाईल फोन मध्ये दिसून येईल जे मी या दोघांमधील स्थापित एसटीएम च्या ब्लूटूथ मॉड्यूलद्वारे कनेक्ट करीत आहे आणि शेवटी आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रात्यक्षिक दर्शवू आता आपण येथे वापरत असलेले ब्लूटूथ मॉड्यूल हे HC 06 आहे कनेक्शन बर्यापैकी सरळ आहे हे व्हीसीसी आहे जे 5 व्होल्टला जोडलेले आहे ही जीएनडी आहे जी एसटीएम च्या ग्राउंड पिनशी जोडलेली आहे टीएक्स ही डी2 ला जोडलेला आहे आणि आरएक्स ही डी8 ला जोडलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दोन पिन दरम्यान सिरीयल कनेक्शन बनवावे लागेल आम्हाला एक पिन आरएक्स आणि दुसरे पिन टीएक्स म्हणून बनवावे लागेल आपण ब्लूटूथ मॉड्यूल कनेक्ट करता तेव्हा ते नेमके कसे कार्य करते हे मी प्रात्यक्षिकात दर्शवित आहे सर्व प्रथम ब्लूटूथ मॉड्यूलला एसटीएम सह इंटरफेस केले जावे एकदा कनेक्शन बनल्या नंतर ब्लूटूथ विभागातील एलईडी ब्लिंक सुरू होईल याचा अर्थ कनेक्शन स्थापित केले गेले आहे पुढे डिव्हाइस कनेक्ट केलेले असताना दोन डिव्हाइस दरम्यान कम्युनिकेशन करण्यासाठी ब्लूटूथ मॉड्यूल वापरले जाईल जेव्हा आपण ब्लूटूथ मॉड्यूल कनेक्ट करत असाल आपल्या मोबाइल फोन ब्लूटूथ डिव्हाइस हे एसटीएम बोर्डाशी कनेक्ट केले दोघे एकमेकांशी कम्युनिकेशन साधतील म्हणून जेव्हा आपण ते कराल तेव्हा ब्लूटूथ डिव्हाइसमधील एलईडी ब्लिंकिंग थांबेल म्हणजेच दोन डिव्हाइसमधील कनेक्शन स्थापित केले गेले आहे या दोन गोष्टी ज्या वरून आपण शोधू शकता की पहिल्या टप्प्यात आपण असता तेव्हा केवळ ब्लूटूथ मॉड्यूलला मायक्रोकंट्रोलर सह कनेक्ट करा जेव्हा ते ब्लिंकिंग सुरू होते म्हणजे कनेक्शन तयार झाले आहे परंतु जेव्हा ते दुसर्या डिव्हाइससह कनेक्ट होते तेव्हा ते ब्लिंकिंग थांबवेल प्रथम मी तुम्हाला एक टेस्ट प्रोग्रॅम दर्शवितो जिथे मी ब्लूटूथ मॉड्यूल माझ्या मोबाईल फोन ब्लूटूथ मॉड्यूलसह एसटीएम बोर्डला कनेक्ट करीत आहे आणि काही टेक्स्ट डिस्प्ले होईल मायक्रोकंट्रोलर बोर्ड मधील काही टेक्स्ट ब्लूटूथ द्वारे माझ्या मोबाइल फोनवर पाठविला जाईल तर प्रथम आपल्याला सिरियल कॉम्यूनिकेशन तयार करावे लागेल मी या दोन पिन D8 आणि D2 सह "ब्लूटूथ " नाव दिलेलं आहे ही पहिली गोष्ट आहे जेव्हा आपण कोड राइट करतो तेव्हा आपल्याला इनिशियलायझेशन करावे लागेल आणि मग मेन मध्ये आपण काय करत आहोत प्रत्यक्षात आम्हाला याची आवश्यकता नाही आम्ही काय करत आहोत त्या मेन मध्ये आम्ही ब्ल्यूटूथ नावाच्या डी8 आणि डी2 च्या मध्ये जोडलेले कनेक्शन "हॅलो" प्रिंट करण्यासाठी प्रिंटएफ वापरू एकदा माझ्या मोबाईल फोन च्या ब्लूटूथ मॉड्यूलसह एसटीएम च्या ब्लूटूथ मॉड्यूल कनेक्शन बनल्या नंतर आम्ही डेटा ट्रांसफ़र करू डेटा ट्रांसफ़र अशा प्रकारे घडते आम्ही ब्लूटुथ प्रिंटफ bluetooth printf तयार केलेला ऑब्जेक्ट हॅलो प्रिंट करेल मग आम्ही 5 सेकंदाची वाट पाहू आणि मग आपण या मेसेज च्या काही लाइन प्रिंट करू त्या ब्लूटुथसह आपला मायक्रोकंट्रोलर एक डिव्हाइस बनतो आणि आपला मोबाइल फोन हे एक अन्य डिव्हाइस बनतो आहे ज्या द्वारे आपण कनेक्शन बनवत आहात हे एक सरळ कोड आहे जिथे मुळात आम्ही एक टीएक्स आणि दुसरा आरएक्स हे कनेक्शन बनवितो

आता आपण इंटरफेसिंगसह पुढे जाऊ हे अगदी सोपे आहे कारण आम्ही ब्लूटूथ बद्दल आधीच चर्चा केली आहे मी आधीच एक्सेलेरोमीटर कनेक्शन बद्दल चर्चा केली आहे आपण हे कनेक्शन बनवू शकतो आणि A0 A1 आणि A2 एनालॉग पोर्टशी कनेक्ट करा ब्ल्यूटूथ मॉड्यूल सह हे TX सह D2 आणि RX सह D8 शी जोडलेले आहे आणि व्हीसीसी जी ब्लूटूथ मॉड्यूल आणि व्हीसीसी जीएनडी एक्सेलेरोमीटर साठी कनेक्ट केलेले आहेत आम्ही पहिल्या प्रयोगाकडे येतो मी आधी कोडबद्दल चर्चा करेन आणि मग मी प्रात्यक्षिक करेन पहिल्या प्रयोगात डिव्हाइसचे ओरिएंटेशन निश्चित होईल मागील व्याख्यानात आम्ही आपल्याला दर्शविले आहे की आम्हाला x y z कोऑर्डिनेट शी संबंधित काही व्हॅल्यू मिळत आहेत त्या कोऑर्डिनेट व्हॅल्यूच्या आधारे आपल्याला टेस्ट घ्यावी लागेल जेव्हा मी डिव्हाइससह एक्सेलेरोमीटर ठेवतो आणि आम्ही त्यास व्हर्टीकली स्ट्रेट बनवितो तर मग काय बदल होते आणि त्यानुसार आपण प्रोग्राम लिहू जर ते x कोऑर्डिनेंट व्हॅल्यू या दरम्यान असेल आणि या किंवा y कोऑर्डिनेंट व्हॅल्यू या दरम्यान आहे किंवा झेड कोऑर्डिनेंट व्हॅल्यू या दरम्यान असेल तर ते व्हर्टीकली अप किंवा व्हर्टीकली डाउन असेल या प्रयोगात प्रथम डिव्हाइसच्या ओरिएंटेशन कडे लक्ष दिले जाईल ब्लूटूथ मॉड्यूलसह आणि एक्सेलेरोमीटर सह कनेक्शन सेम असेल

हा एमबेड सी कोड आहे ब्लूटुथ मॉड्यूलमध्ये ते व्हर्टीकली अप किंवा व्हर्टीकली डाउन आहे की नाही ते प्रदर्शित केले जाईल मग आपण एक्स वाय आणि झेड आउटपुटला ए 1 ए 2 आणि ए 3 जोडणार आहोत आपण कोणत्याही एनालॉग पोर्टशी कनेक्ट करू शकता मग आपण व्हॅल्यू रीड करत आहोत आम्ही तीन व्हॅल्यू रीड करत आहोत जे X Read u16 Y read u16 आणि Z read u16 व्हॅल्यू रीड केल्यानंतर आपल्याला चेक करण्याची गरज आहे येथे x1 हे X OUT मूल्य आहे y1 हे Y OUT मूल्य आहे आणि z1 हे Z OUT मूल्य आहे आम्ही पाहिले आहे की जेव्हा आपण या आणि या दरम्यान एक्स 1 या आणि यामधील y1 आणि या आणि या दरम्यान झेड 1 घेत आहोत तेव्हा डिव्हाइसला व्हर्टीकली अप मानले जाते असे केल्यावर ब्लूटूथ printf फंक्शन योग्य संदेश प्रिंट करेल त्याचप्रमाणे इतर पॉसिबल ओरिएंटेशनसाठी करेल ही केवळ एक प्रातिनिधिक गोष्ट आहे जी आम्ही ती पूर्ण केली जेव्हा आपण ते करता तेव्हा मी तुम्हाला आधीच दर्शविले आहे की आपण व्हॅल्यूकडे कसे पहात आहात आपण अर्डिनो वापरल्यास आपण ते सीरियल मॉनिटर मध्ये पाहू शकता अन्यथा आपण कूलटर्म वापरता जिथे या सर्व व्हॅल्यूज दिसतील आपण डिव्हाइस व्हर्टीकली अप होल्ड करून ठेवले आणि आपण x y z चे कोऑर्डिनेट काय मिळवित आहात ते पहा त्यानुसार आपण कोड लिहू शकता त्याचप्रमाणे फ्लॅट लेईन्ग डिव्हाइस यासारखी आणखी काही अट आहेत जेव्हा ते फ्लॅट असेल तेव्हा आपण x कोऑर्डिनेंट व्हॅल्यू आणि y कोऑर्डिनेंट व्हॅल्यू पहाल काही प्रमाणात समान असेल परंतु झेड निर्देशांक व्हॅल्यू हायेस्ट आहे आमच्याकडे आणखी काही अटी असतातजेव्हा डिव्हाइस हॉरीझॉन्टली लेफ्ट असते जेव्हा हॉरीझॉन्टली लेफ्ट कडे असते आपल्याकडे x1 ची व्हॅल्यू असते आणि z1 देखील आपण 34000 ते 39000 च्या रेंजमध्ये पाहू शकतो आणि y1 व्हॅल्यू येथे कमी आहे त्याचप्रमाणे येथे हे उलट असेल हे व्हॅल्यू या रेंजमध्ये आहे परंतु y1 व्हॅल्यू सर्वात जास्त आहे तर ते हॉरीझॉन्टली राइट आहे तर आपण डिव्हाइसमध्ये एक्सेलेरोमीटरकसे ठेवता यावर ते अवलंबून आहे आपल्याला ते पहावे लागेल आणि त्यानुसार आपला प्रोग्राम लिहावा लागेल नंतर प्रत्येक डिस्प्ले नंतर 1 सेकंदाची प्रतीक्षा असते आणि त्यानंतर 2 सेकंद डीले होते आणि सर्व काही पुनरावृत्ती होते

दुसर्या प्रयोगाकडे जाऊ आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आम्ही हे एका फॅशन मध्ये केले आहे की जेव्हा डिव्हाइस ओरिएंटेशन बदलते प्रत्येक 2 सेकंदा नंतर ती स्टेटस डिस्प्ले होते येथे आम्ही नुकताच एक बदल केला आहे जेथे तो बदल झाल्यावरच डिव्हाइस ओरिएंटेशन डिस्प्ले करेल म्हणजेच जर डिव्हाइस फ्लॅट असेल तर ते फ्लॅट राहील फ्लॅट बदलून व्हर्टीकली अप किंवा व्हर्टीकली डाऊन होत असल्यास ते ब्लूटूथ मॉड्यूल मध्येच डिस्प्ले होते मी येथे काय बदल केले ते दाखवले

कोडचा हा भाग समान आहे परंतु आम्ही दोन व्हेरिएबल्स घेतले आहेत एक म्हणजे फ्लॅग आपण तो 0 इनिशिअलइज केला आहे दुसरे म्हणजे ओल्ड फ्लॅग ज्यास इनिशिअलइज 0 केले आहे तर आम्ही केलेल्या दोन गोष्टी या आहेत इतर सर्व गोष्टींमध्ये हे अगदी समान आहे आम्ही सिरीयल कनेक्शन तयार केला आहे त्यानंतर ए 1 ए 2 ए 3 एनालॉग पोर्ट एक्सिलरोमीटरच्या एक्स वाय झेड सह कनेक्ट केले आहेत

आणि मग आपण येथे प्रोग्राम पाहूया आपण काय करत आहोत तर परिस्थिती अगदी सारखीच असेल जेव्हा जेव्हा आपल्याकडे एकतर व्हर्टीकली अप असते किंवा ते व्हर्टीकली डाउन असते तेव्हा आपण फ्लॅग इनिशिअलइज करीत आहोत पहिल्या प्रकरणात फ्लॅग 1 आहे पुढील प्रकरणात फ्लॅग 2 आहे तिसर्या प्रकरणात फ्लॅग 3 आहे पुढच्या भागात फ्लॅग 4 ओरिएंटेशनवर आहे आणि मग आम्ही पाहतो की हे फ्लॅग 5 हॉरीझॉन्टली राइट आहे आणि आम्ही या तपासणीत काय करीत आहोत आम्ही फ्लॅग पहात आहोत प्रारंभी फ्लॅगचे व्हॅल्यू 0 होते आणि मग यापैकी कोणत्याही परिस्थितीत फ्लॅग व्हॅल्यू बदल होईल एकतर 1 2 3 4 किंवा 5 जर फ्लॅग हा नॉट इक्वल टू ओल्ड फ्लॅग old flag तर एक बदल होईल पहिल्यांदा कंडिशन ट्रू होईल खरे कारण फ्लॅग नॉट इक्वल टू ओल्ड फ्लॅगold flag ओल्ड फ्लॅग old flag व्हॅल्यू फ्लॅग द्वारे बदलले जाते समजा डिव्हाइस हॉरीझॉन्टली राइट होते त्यानंतर प्रथमच फ्लॅग 5 होईल हे ओल्ड फ्लाग old flag व्हॅल्यू या नॉट इक्वल टू व्हॅल्यू एवढे नव्हते तर ओल्ड फ्लॅग old flag व्हॅल्यू येथे 5 होईल आणि मग आम्ही "डिव्हाइस इज हॉरीझॉन्टली राइट " प्रिंट करतो आम्ही एक मिनिट थांबलो आणि पुन्हा तपासा फ्लॅग नॉट इक्वल टू ओल्ड फ्लाग old flag व्हॅल्यू परंतु दोन्हीही समान नाहीत जे काही डिस्प्ले जाईल तेच राहील हॉरीझॉन्टली राइट कडे असे समजू आम्ही ते हॉरीझॉन्टली लेफ्टकडे बदलू अशावेळी काय हे फ्लाग व्हॅल्यू बदलेल तर ब्लूटूथ प्रमाणे टेक्स्ट डिस्प्ले करेल डिवाइस फ्लॅट आहे

हे दोन प्रयोग आहेत जे आम्ही तुम्हाला प्रात्यक्षिकात दाखवत आहोत एक्सेलेरोमीटर चे इतर डेमोस्ट्रेट देखील आहेत बर्निंग अप्लिकेशन्सपैकी एक म्हणजे हेल्थ मॉनिटरींग जे आपण आमच्या मोबाइल फोन मध्ये पाहिले आहे मुळात ते आपल्याला सांगेल की एका दिवसात आपण किती पळालो आहे किंवा आपण किती वेळ बसलो आहे आपण दिवसभर करीत असलेल्या आपल्या ऍक्टिव्हिटी ट्रॅक ठेवू शकता आणि प्रामुख्याने वृद्ध लोकांसाठी फॉल डिटेक्टशन हा एक अतिशय महत्वाचा अँप्लिकेशन आहे आपण पाहता वृद्ध लोकांना सहसा बहुतेक वेळा घरी एकटेच रहावे लागते जरी त्यांची काळजी घेण्यासाठी लोक असतील परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आम्ही त्याना एकटेच पाहतो आणि अशा स्थितीत जर कोणीही त्यांच्या आजूबाजूला कोणीही नसल्यास आणि बाथरूममध्ये किंवा घरातच पडल्या सारखे काही गंभीर समस्या उद्भवली असेल तर त्यांच्या जवळच्यांना हे कसे कळेल हा एक्सेलेरोमीटर वापरून हा फॉल डिटेक्टशन अँप्लिकेशन खूप छान पणे केला जाऊ शकतो परंतु आपल्याला अनेक चुकीच्या सकारात्मक अटी ठेवण्याची आवश्यकता आहे यामुळे काही फाल्स अलार्म निर्माण होऊ नये तर आपण या व्याख्यानाच्या शेवटी आलो आहोत आता आम्ही तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहोत शेवटच्या आठवड्यात आम्ही एक्सेलेरोमीटरअसलेल्या एका डिव्हाइसवर कार्य करीत आहोत आणि हे काय करते हे मी आधीच स्पष्ट केले आहे आता मला हे करायचे आहे की या एक्सेलेरोमीटर ने आम्हाला रिसिव्ह केलेले कोऑर्डिनेट मला ते माझ्या मोबाइल फोनवर पाठवायचे आहेत आमच्याकडे काही कॉम्युनिकेट करणे आवश्यक आहे ज्या द्वारे माझा मोबाइल फोन आणि मायक्रोकंट्रोलर हे एक्सेलेरोमीटर ने कनेक्ट केला आहे तर या प्रक्रिये मध्ये आम्हाला ब्लूटूथ मॉड्यूल आवश्यक आहे आम्ही एका लोकप्रिय एचसी 06 असलेले ब्लूटूथ मॉड्यूल जोडत आहोत जिथे आपण तेथून काही डेटा मायक्रोकंट्रोलर ने माझ्या मोबाइल फोनवर पाठवत आहोत तर मग आम्हाला याची आवश्यकता का आहे कारण नंतर आपण काय करू ते म्हणजे आम्ही एक्सेलेरोमीटर कनेक्ट करू आणि ब्लूटूथ द्वारे x y z कोऑर्डिनेट मोबाइल डिव्हाइसवर डिस्प्ले करू

आम्हाला या ब्लूटूथ साठी एसटीएम बोर्डसह जे कनेक्शन करावे ते पाहूया हे ब्लूटूथ मॉड्यूल आहे जे एचसी 06 आहे आपण पाहू शकता की त्याला चार पिन मिळाल्या आहेत म्हणून चार पिन अशाप्रकारे जातात त्याला एक आरएक्स मिळाला आहे त्याला टीएक्स मिळाला आहे त्याला जीएनडी मिळालं आहे आणि त्याला एक वीसीसी मिळाला आहे मी एसटीएम मायक्रोकंट्रोलर च्या जीएनडी व्हीसीसी टीएक्स आणि आरएक्स पिनशी कनेक्ट करत आहे ज्याच्या बरोबर आम्ही काम करत होतो प्रथम आपण या दोघांना जोडणार आहोत आणि आम्ही एक या मायक्रोकंट्रोलर कडून माझ्या डिव्हाइसवर डेटा पाठवू हे करण्यासाठी तुम्हाला आणखी एक गोष्ट हवी आहे ज्याची तुम्हाला ब्लूटूथ टर्मिनल इन्स्टॉल करावी लागेल मी या थोड्या वेळाने येथे येत आहे

प्रथम आम्हाला करावे लागेल ते कनेक्शन दाखवू मी म्हटल्या प्रमाणे हे व्हीसीसी आहे जे यास जोडलेली ही जीएनडी आहे जी एसटीएम बोर्ड च्या ग्राऊंड पोर्टशी जोडलेली आहे आणि मग आपल्याकडे टीएक्स आणि आरएक्स आहे टीएक्स पोर्ट डी 2 ला जोडलेला आहे आणि आरएक्स डी 8 शी कनेक्ट केलेले आहे

एकदा आपण हे ब्लूटूथ मॉड्यूल कनेक्ट केले की आपल्याला ब्लूटूथ टर्मिनल देखील आवश्यक आहे तर मी यापूर्वीच ब्लूटूथ टर्मिनल इन्स्टॉल केले आहे हे मी आधीपासून इन्स्टॉल केलेले ब्लूटूथ टर्मिनल आहे

तर येथे आपण स्कॅन करू शकता आणि नंतर ते स्कॅन करेल आणि जवळपास सर्व डिव्हाइस काय आहे हे डिस्प्ले करेल जेव्हा मी कनेक्ट करतो तेव्हा हे एलईडी ब्लिंकिंग दिसते मुळात याचा अर्थ असा आहे की ते कनेक्शन साठी तयार आहे ते जवळपासच्या कोणत्याही डिव्हाइसवर कनेक्ट होऊ शकते

आता हे माझे डिव्हाइस आहे जे माझे मोबाइल डिव्हाइस आहे जे मी प्रथम स्कॅन करीत आहे आणि या ब्लूटूथ मॉड्यूल मध्ये एलईडी ब्लिंकिंग असल्याची आपल्याला लक्षात येईल कोणतेही डिव्हाइस आढळले नाही असे ते म्हणतात

मी हे यापूर्वी कनेक्ट केलेले असल्याने काही डिव्हाइसेस असल्याचे दाखवत आहे आपण पेयर डिव्हाइस येथे दाखवत आहे हे पाहू शकता हे एक पेयर डिव्हाइस आहे म्हणून मी फक्त एचसी 06 निवडले मी त्यावर क्लिक करते आणि टर्मिनल येत असल्याचे तुम्ही पाहू शकता आता काय घडले आहे ते पहा एकदा या मोबाइलसह कनेक्शन स्थापित झाल्यानंतर एलईडी ब्लिंकिंग थांबला आहे आता मी कनेक्शन बंद करुन पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेन आणि आपण पाहू शकता की एलईडी पुन्हा ब्लिंकिंग करत आहे म्हणूनच ते कनेक्शन साठी तयार आहे आणि जेव्हा मी पुन्हा कनेक्ट होतो तेव्हा ब्लिंकिंग थांबले आहे म्हणजे ते कनेक्ट झाले आहे आता मी या मोबाइलवर या मायक्रोकंट्रोलर द्वारे ब्लूटूथ द्वारे दोन मेसेज पाठवित आहे

आपण पाहू शकता की दोन मेसेज आले आहेत हे आपण प्रत्यक्षात ब्लूटूथ मॉड्यूल कसे इतर कोणत्याही डिव्हाइससह कनेक्ट करू शकता आणि नंतर आपण आपल्या मायक्रोकंट्रोलर द्वारे आणि या कॉम्युनिकेटिंग डिव्हाइसद्वारे इतर कोणत्याही मोबाइल डिव्हाइसवर डेटा पाठवू शकता आज मी तुम्हाला आणखी एक प्रयोग दर्शवितो जिथे मी आधीपासून दर्शविलेल्या ब्लूटूथ कनेक्शनसह एक्सेलेरोमीटर ईंटेग्रेट करेल आणि मग आम्ही कोणत्याही वस्तूच्या ओरिएन्टेशनचे विश्लेषण करू तर मी काय करेल एक्सेलेरोमीटर ला x y z कोऑर्डिनेट मिळतील मग मायक्रोकंट्रोलर आवश्यक काम करेल हे तपासण्यासाठी त्याचे विश्लेषण करेल प्राप्त केलेले कोऑर्डिनेट हे सूचित करते की डिव्हाइस फ्लॅट आहे किंवा डिव्हाइस व्हर्टीकली अप आहे किंवा ते व्हर्टीकली डाउन आहे किंवा ते हॉरीझॉन्टली लेफ्ट आहे किंवा ते हॉरीझॉन्टली राईट आहे तर तुम्ही पाहता हे एक्सेलेरोमीटर आहे त्याला 5 पिन मिळाल्या आहेत तर या पिन व्हीसीसी एक्स वाय झेड आणि जीएनडी आहेत

मी हे ब्रेडबोर्डशी कनेक्ट करत आहे जिथे मी आधीपासून कनेक्शन केले आहे आपण हे मी व्हीसीसी सह कनेक्ट केलेले पाहू शकता हे मी जीएनडी आणि नंतर एक्स वाय झेड शी कनेक्ट केलेले आहे आणि आम्ही आधीपासून असलेले ब्लूटूथ कनेक्शन पाहिले आणि आपण पाहू शकता की ब्लूटुथमध्ये ही लाल एलईडी चमकत आहे याचा अर्थ ते कनेक्शन साठी तयार आहे परंतु डिव्हाइस अद्याप कनेक्ट केलेले नाही

जेव्हा आम्ही या फॅशन मध्ये डिव्हाइस ठेवतो तेव्हा आम्ही प्रोग्राम बनविण्याचा मार्ग म्हणजे ते व्हर्टीकली अप आहे

आपण हे असे बनवत असल्यास ते व्हर्टीकली डाउन म्हणावे

आणि मग आपण लेफ्टकडे वळाल्यास ते हॉरीझॉन्टली लेफ्ट म्हणेल आणि जेव्हा आपण हे कराल तेव्हा ते हॉरीझॉन्टली राईट असेल तर मी प्रथम आवश्यक गोष्टी करू हे ब्लूटूथ चे कनेक्शन आहे आम्ही आधीपासून पाहिले आहे आणि मी हे एक्सेलेरोमीटर ने केलेले कनेक्शन आहे आणि मी म्हणालो की आम्ही दोन कोड सेट आहेत एका कोड साठी तो या विशिष्ट डिव्हाइस ओरिएंटेशन काय आहे हे पाठवितो आणि पुढच्या प्रोग्रॅम मध्ये जेव्हा ओरिएंटेशन बदलली तरच ते या ब्लूटूथ मॉड्यूलद्वारे डेटा पाठवेल तर प्रथम ब्लूटूथ मॉड्यूलशी कनेक्ट करू हे अजूनही ब्लिंक करीत आहे हे आपण पाहू शकता आणि आता मी कनेक्शन करीन आणि आपण पाहू शकता की ते आता स्थिर आहे

आणि आता काय मेसेज प्रदर्शित होत आहे ते पहा डिव्हाइस फ्लॅट आहे म्हणून ते फ्लॅट ठेवले आहे आता मी हे डिव्हाइस व्हर्टीकली अप बनवितो म्हणून हे आता व्हर्टीकली अप आहे आता मी हे व्हर्टीकली डाउन करेन हे दर्शवित आहे की व्हर्टीकली डाउन आहे आणि आता डिव्हाइस फ्लॅट आहे प्रत्येक दोन सेकंदाला ते पाठवित आहे आता पुन्हा मी ते व्हर्टीकली अप बनवले जे या टर्मिनल मध्ये प्रदर्शित आहे आणि मग मी हॉरीझॉनटली लेफ्ट करेन मी लेफ्ट साईडला केले आहे आणि आता मी हे हॉरीझॉनटली राईट ला केले आहे जेणेकरून तुम्ही पहा की आता हे हॉरीझॉनटली राईट आहे

हे काही ओरिएंटेशन आहेत जे आपण x y z अक्षाच्या संदर्भात बनवले आहेत आपण आधीपासूनच पाहिले आहे की x y z अक्षावर कोणती व्हॅल्यू मिळेल आणि येथे आपण एक्सेलेरोमीटर कसा ठेवला आहे त्यानुसार आपण यावर अवलंबून कोड लिहला आहे जेव्हा आम्ही हे करतो तेव्हा आम्हाला या काही गोष्टी विचारात घ्यावे लागेल आता मी पुन्हा डिस्कनेक्ट करेन आणि आपण पाहू शकता की हे पुन्हा ब्लिंक करू लागले आहे आता मी पुन्हा दुसरा कोड टाकतो जिथे फक्त तो बदलला जाईल जर या विशिष्ट डिव्हाइसची ओरिएंटेशन दिशा बदलली तर ती बदलणार नाही किंवा पोझिशन बदलत नसल्यास काहीही पाठविणार नाही आता मी डिव्हाइस बदलत नाही आता असे समजू की मी व्हर्टीकली डिव्हाइसेस बदलली आहेत आता पूर्वीच्या प्रयोगात तुम्हाला आठवत असेल तर ते 2 सेकंदात व्हर्टीकली अप सतत प्रदर्शित करत होता परंतु आता मी ते दर्शवित नाही जेव्हा मी बदल घडवून आणतो तेव्हाच मी ते दर्शवितो आता आपण पाहू शकता की डिव्हाइस फ्लॅट आहे हा संदेश पाठविला गेला आहे म्हणूनच जेव्हा या डिव्हाइसच्या ओरिएंटेशन किंवा ओरिएंटेशनच्या पोझिशनमध्ये बदल होताना दिसतोतेव्हाच तेथे संदेश येईल अन्यथा नाही तर सतत आम्ही काहीतरी पाठवत नाही जेव्हा या विशिष्ट डिव्हाइस ओरिएंटेशन बदल होतो तेव्हा आम्ही केवळ काहीतरी पाठवत असतो आता हे हॉरीझॉनटली राईट आहे आता अप झाले आहे आणि या डिव्हाइसच्या पोझिशनमध्ये बदल झाल्याशिवाय तो कोणताही संदेश पाठविणार नाही त्या साठीच्या कोड बद्दल आधीच चर्चा झाली होती मी नुकतेच प्रात्यक्षिक दाखविले आहे या एक्सेलेरोमीटर च्या विविध अँप्लिकेशन आहेत मी यापूर्वी चर्चा केली आहे जसे की आपण दिवसात एखादी व्यक्ती किती पावले चालत आहे याचा मागोवा घेऊ शकता म्हणून आम्ही आधीच पाहिले आहे की जेव्हा आपण एक्सेलेरोमीटर ला वेगवेगळ्या पोझिशन ने हलवतो तेव्हा विविध प्रकारे X Y Z व्हॅल्यू बदलते आणि जेव्हा आपण बसलो आहोत किंवा आपण अतिशय स्लो पोझिशन जात आहोत तेव्हा व्हॅल्यू कसे बदलते ह्यूमन ऍक्टिव्हिटी ट्रॅक करताना आपण या सर्व गोष्टी प्रत्यक्षात विचारात घेऊ शकता आणि इतर बरेच अँप्लिकेशन देखील आहेत